एनर्जी स्टोअरड इन अ मॅग्नेटिक फिल्ड I आपण हे शिकलो की चुंबकीय क्षेत्र बरोबर तेवढीच उर्जा जमा करते जितकी विद्युत क्षेत्र उर्जा जमा करते आणि ती आहे ½ ε0E2 जे आपण अगोदरच पाहिले आहे Energy120E2 आणि आजच्या व्याख्यानात आपण फ्यारडेचा आणि लेन्झ चा सिद्धांत ही उर्जा किती असेल ते काढण्यासाठी वापरणार आहोत तिथे चुंबकीय क्षेत्रात काही उर्जा जमा केलेली असली पाहिजे आणि ती किती असली पाहिजे तर तिथे उर्जा का असली पाहिजे इथून आपण सुरुवात करूया त्याचे कारण असे की चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी मी त्यासाठी B वापरेन आपल्याला काम करावे लागेल उदाहरणार्थ जर मी एक इंडक्टर घेतला आणि आपण पाहिले की जर मी त्यातून विद्युत प्रवाह निर्माण करायचा प्रयत्न केला समजा बटण वापरून तर काय होईल तिथे ब्याक इएमएफ आहे किंवा इंडक्टर मध्ये इएमएफ निर्माण होईल आणि हा इएमएफ असा आहे की तो त्याला निर्माण करणाऱ्याला विरोध करतो आणि याला म्हणूनच ब्याक इएमएफ असे म्हणतात तर काय होतंय की मी हे सर्किट घेतो मला यात हे रेसिस्तंस देखील घेऊ दे चावी बटरी लावू दे जशी मी चावी फिरवेन विद्युत प्रवाह वाढायला लागेल I वाढायला लागेल आणि जसा तो वाढेल तिथे ब्याक इएमएफ निर्माण होईल जे आपण -L dIdt असा लिहितो मी हे परत सांगेन आणि या बदलाला तो विरोध करेल आपल्याला काम करावे लागेल आपल्याला या इएमएफ च्या विरुद्ध उर्जा द्यावी लागेल म्हणून जर तुम्ही समानतेने हे सोडवले तर हे विद्युत प्रवाहाला विरोध करणाऱ्या बटरी ने बदलता येईल आणि म्हणून मला उर्जा खर्च करावी लागेल ज्यामुळे बटरी मधून विद्युत प्रवाह वाहू शकेल आणि मी जे काम करतो ते या विद्युत प्रवाहामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रात जाईल म्हणून शेवटी याला आपण असे दर्शवतो की ही उर्जा चुंबकीय क्षेत्रात जमा झालेली आहे हे अगदी तसेच आहे आठवा की जर माझ्याकडे एक कॅपासिटर आहे आणि मी बटण चालू करून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडला विद्युत प्रवाह हळू हळू वाढतो किंवा विद्युत भार कॅपासिटर मध्ये हळू हळू वाढतो आणि ही प्रक्रिया त्याला उर्जा देण्यामध्ये शेवटी संपते आपण असे दर्शवतो की ती एकतर कॅपासिटर मध्ये जमा आहे किंवा तिथे असलेल्या विद्युत क्षेत्रात जमा आहे म्हणून आपण आता सारख्याच पद्धतीने सोडवणार आहोत आपण देत असलेली किती उर्जा त्यामध्ये जमा होते हे कसे काढायचे तर आपण हे करूया आपल्याकडे हा L इंडक्टंस असलेला इंडक्टर रेसिस्तंस r आणि बटरी होती आणि हे बटण t0 वेळेत चालू करूया तर किर्चोफ च्या नियमाप्रमाणे माझ्याकडे हा इएमएफ आणि ब्याक इएमएफ L dIdt आहे आणि तो आहे IR हा किर्चोफ चा नियम आहे म्हणून आपल्याला I साठी जे समीकरण मिळते ते आहे LdIdtIR बरोबर इएमएफ किंवा लावलेला विद्युत दाब किंवा dIdt RLI बरोबर E ϵ LdIdtIR or LdIdtIRϵ dIdtRLIL याचे उत्तर म्हणजे होमोजीनस भागाचे उत्तर जे अगदी सरळसोट आहे ते आहे स्थिरांक गुणिले e चा घातांक -RLt अधिक दुसरा भाग जो इनहोमोजीनस टर्म E साठी आहे तो येतो E LR आणि हे त्या वरच्या EL च्या बरोबरीत आहे म्हणून ELR आणि तिथे हा L आहे तो रद्द होतो आणि आपल्याला I t बरोबर हे मिळेल जे आहे C गुणिले e चा घातांक -RLt अधिक ER हा विद्युत प्रवाह हा वेळेचे कार्य आहे ItCe RLtR आता आपण सुरुवातीच्या अटी लावूया सुरुवातीच्या अटी आहेत I जेव्हा t बरोबर 0 असेल तेव्हा 0 आहे जेव्हा मी ही संख्या इथे ठेवतो मला C बरोबर -eER मिळेल आणि म्हणून माझे शेवटचे उत्तर विद्युत प्रवाहासाठी असे येईल I t बरोबर ER 1 -e चा घातांक -RL t हे उत्तर तुम्हाला चांगले माहित आहे It00 ∴C R ItR जर मी I t विरुद्ध वेळ असा आलेख काढला आणि शेवटी जसा t इन्फिनिटी कडे जातो ही संख्या ER कडे जाते आणि हे कार्य बरोबर ER 1 - e चा घातांक -tRL असा मिळेल तर सुरुवातीला जसे बटण चालू केले तिथे विद्युत प्रवाह नव्हता आणि शेवटी जणू काही तिथे इंडक्टर नाही आहे विद्युत प्रवाह ER झाला आता मला उर्जा सप्लाय पाहू दे तर जर मी हे समीकरण परत घेतले इइमएफ बरोबर LdIdt अधिक RI आणि दोन्ही बाजूंना I ने गुणाकार केला लक्षात घ्या की I हे वेळेचे कार्य आहे मला e I t बरोबर L I dIdt अधिक R I2 ϵItLIdIdtRI2 ही टर्म मला अगोदरच माहित आहे ती आहे जुल हिटिंग ती आहे प्रती युनिट वेळेसाठी निर्माण होणारी उर्जा किंवा रेसिस्तंस मध्ये वापरली जाणारी पावर दुसरी टर्म ही आहे जी मला लिहिता येईल ½ Lddt I2 तर आपल्याला काय मिळेल की दिलेली पावर बरोबर E गुणिले It बरोबर ½ LIt2 अधिक R I2 जसा वेळ इन्फिनिटी कडे जातो मला संपूर्ण दिलेली पावर E I t 0 ते इंफिनिटी d t मला मिळेल पण ही संपूर्ण उर्जा आहे संपूर्ण पावर नाही जेव्हा विद्युत प्रवाह I बनतो तेव्हा वेळेनुसार दिलेली संपूर्ण उर्जा बरोबर ½ हे ddt होता इंटिग्रेशन ½ LIfinal चा वर्ग अधिक RI2 dt होय म्हणून ही संपूर्ण जुल हिटिंग किंवा निर्माण झालेली संपूर्ण उर्जा होय Power suppliedϵIt12LdI2dtRI2 Total energy 0ϵItdt12LI2RI2dt या टर्म चे काय ही कुठेतरी जमा केलेली उर्जा आहे हे मला कसे माहित झाले की ती जमा केलेली आहे मला माहितेय की जर मी बतेरी बंद केली तर विद्युत प्रवाह लगेच कमी होत नाही तो थोडासा राहतोच ती उर्जा या जमा केलेल्या उर्जेने दिली जाईल म्हणून आपण ही उर्जा सर्किट मध्ये जमा केलेली आहे असे म्हणतो आणि आपण ती या विद्युत प्रवाहामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रात जमा झाली असे घेतो तर आता आपल्याला काय करायचे आहे तर हे उर्जेचे सूत्र चुंबकीय क्षेत्रात लिहायचे आहे विशेषतः मला उर्जा घनता म्हणजे प्रती युनिट घनमानासाठीची उर्जा चुंबकीय क्षेत्रात लिहायची आहे जमा केलेल्या उर्जेचे सूत्र जे आपण आता पाहिले ते आहे 12LI2 आपण ते खालील प्रकारे लिहू या समजा मी ही तार इंडक्टर म्हणून घेतो याला समजा काही जाडी असेल खूप कमी जाडी आणि समजा त्यातून I इतका विद्युत प्रवाह जातो आहे इंडक्टंस L च्या व्याख्येनुसार या पृष्ट्भागातून जाणारा प्रवाह जो मी लाल रंगात दाखवतो तारेने व्यापलेले पृष्ट्भागाचे क्षेत्रफळ बरोबर L I आहे म्हणून मी ही जमा केलेली उर्जा बरोबर असे लिहू शकतो समजा मला हे W असे लिहुद्या तर W बरोबर ½ I गुणिले L I बरोबर ½ I गुणिले प्रवाह φ LI12Iϕ आता या पृष्ट्भागामधून जाणारा प्रवाह φ बरोबर या पृष्ट्भागातील चुंबकीय क्षेत्र गुणिले ds ds हा क्षेत्रफळाचा छोटा घटक होय छोट्या घटकाचे क्षेत्रफळ आणि आपण त्याचे संपूर्ण क्षेत्रफळासाठी इंटिग्रेशन करू शकतो पुन्हा ds आणि IR हे एकमेकांशी पारंपारिक दिशेच्या रचनेने संबंधित आहेत हे आठवा म्हणून मी हे असे लिहिणार आहे ½ I∫B ds ज्यामध्ये मी B बरोबर कर्ल A हे दुसरे सूत्र वापरणार आहे आणि हे केल्यामुळे मला स्टोक चा सिद्धांत वापरता येईल आणि नंतर दुसरी पायरी म्हणजे मी हे ½ I∫कर्ल A ds असे लिहितो यामध्ये A हा वेक्टर पोटेन्शिअल आहे आणि हे मी परत स्टोक चा सिद्धांत वापरून लिहू शकतो ते म्हणजे ½ I∫A dl असे आहे dS12IA dl हे आठवा की dl आणि ds हे पारंपारिक पद्धतीने दिशांनी एकमेकांशी संबंधित आहेत आणि कारण आपण या दिशेबद्दल बोलत आहोत I आणि dl ची दिशा सारखी आहे आणि म्हणून आपण आधी वापरलेली युक्ती परत वापरूया जर मी या तारेकडे पाहिले इथे I या दिशेने जातो आहे इथे हे छोटे क्षेत्रफळ आहे ही dl ची दिशा आहे तर हे असा लिहिता येईल की ½ I म्हणजे j A विद्युत प्रवाहाची दिशा जी मी आता j ने दाखवणार आहे आणि म्हणून मी हा डॉट इथून काढतो डॉट j जवळ ठेवला a dl हा लंब आहे आणि हे घनमान आहे आणि म्हणून शेवटचे समीकरण मला असे मिळेल ½ ∫d घनमान जे मी j r A असे लिहितो हे या संपूर्ण भागाचे घनमान आहे ते 0 नाही j 0 नाही आणि म्हणून शेवटी हे तारेवर 0 असणार नाही Aadl12dr jr A तर या विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारेसाठी आपल्याला वेळेनुसार त्यात जमा होणारी उर्जा विद्युत प्रवाह पूर्ण झाला की मिळेल ½ घनमानाचे ∫j r A असे या बिंदू वर मिळेल आपलं अजूनही संपलं नाही कारण हे सर्व आपल्याला चुंबकीय क्षेत्रात बदलायचे आहे म्हणून मी इथे दुसरे परिमाण वापरणार आहे ते आहे कर्ल B बरोबर j गुणिले μ0 आणि म्हणून j हे 1μ0 कर्ल B असे लिहिता येईल आणि म्हणून हे काम मी असे लिहीन की ½ घनमानाचे∫कर्ल B W12dr jr A B0jrjr10B W120drB A लक्षात घ्या की आपण या पायऱ्या वापरत आहोत ज्या आपण इलेक्ट्रोस्ताटीक उर्जा काढण्यासाठी वापरल्या त्यामध्ये आपण इंटीग्रल्स चे रुपांतर केले किंवा भारांच्या इंटीग्रल चे विद्युत क्षेत्रांच्या इंटीग्रल मध्ये रुपांतर केले आता याचा अर्थ तुम्हाला कळेल की जेव्हा मी d r बद्दल बोलतो म्हणजे संपूर्ण जागेच्या घनमान इंटीग्रल बद्दल जेव्हा कर्ल B 0 नसेल आणि जिथे कुठे A 0 नाही तेव्हा ते 0 नसेल आता आपण हे सर्व B मध्ये रुपांतरीत करूया आपण एक सूत्र वापरणार आहोत ज्यावरून AxB चा डायवरजेन्स असे दोन वेक्टर्स बरोबर B कर्लA - A कर्लB ज्यावरून ताबडतोब मला A कर्ल B बरोबर B कर्ल A AxB चा डायवरजेन्स मिळेल आणि म्हणून हे इंटीग्रल असे लिहिता येईल की ½ μ0 घनमानाचे ∫ त्यामध्ये मला B कर्ल A AxB चा डायवरजेन्स A A B A BB AB W120dr B AB तर मला आता दुसऱ्या स्लाईड कडे जाऊ दे आणि मी हे लिहितो ½ μ0 घनमानाचे∫ B karlA AxB चा डायवरजेन्स ही टर्म आता बघूया कर्ल A म्हणजे परत B म्हणून हे ½ μ0 घनमानाचे ∫B चा वर्ग - ½ μ0 घनमानाचे ∫ AxB चा डायवरजेन्स मी डाय वर जेन्स च्या सिद्धांताचा वापर करेन त्यावरून मला पृष्ट्भागाचे इंटीग्रल बरोबर ½ μ0∫ds मिळेल लक्षात घ्या की हे इंटीग्रल या संपूर्ण जागेसाठी आहे असे मी म्हटले म्हणून ds हा AxB पासून खरंतर खूप खूप दूर आहे B अंदाजे 1r 2 A 1r सारखा म्हणून हे इंटीग्रंड 1r 3 ds r प्रमाणे म्हणून हे संपूर्ण इंटीग्रल 1r प्रमाणे बदलेल आणि म्हणून हे आपण 0 लिहू शकतो आणि म्हणून शेवटी उर्जा बरोबर घनमानाचे ∫Bचा वर्ग 2μ0 मिळेल आणि याला आपण उर्जा घनता असे म्हणणार आहोत W120dr B AB120drB2 120dr ABdr B220 कारण संपूर्ण घनमानावर इंतीग्रेट केला तर मला संपूर्ण उर्जा मिळेल तर चुंबकीय क्षेत्रात उर्जा घनमान किंवा जमा केलेली चुंबकीय क्षेत्रातील उर्जा ही अशी आहे की उर्जा घनता ही B22μ0 अशी दिली जाईल हे इलेक्ट्रोस्ताटीक उर्जेसारखे आहे जी दिली जाते ½ ε0E2 पुढील व्याख्यानामध्ये हे वापरून आपण काही उदाहरणे सोडवणार आहोत